आपल्याला माहित आहे की मल्टीमीडिया सिद्धांत नावाच्या तत्त्वांचा एक समूह आहे जो प्रभावीपणे ई शिक्षण सामग्रीमध्ये मल्टीमीडिया इंटिग्रेट करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतो या एलईडीमध्ये अनेक मल्टीमीडिया तत्त्वांकडे लक्ष वेधत असताना आपण मोडॅलिटी आणि रीडडन्सि तत्त्वांबद्दल चर्चा करू पुढे जाण्यापूर्वी येथे एक प्रतिबिंब स्थान आहे पुढील दोन परिस्थितींचा विचार करा जेथे शिक्षक जलचक्र विषयी शिकवत आहेत एक शिक्षक कोणत्याही ऑडिओ शिवाय मजकूर असलेली प्रतिमा वापरतो दुसरा शिक्षक मजकूरविना पण ऑडिओ असलेली प्रतिमा वापरतो वरील पैकी कोणत्या दोन परिदृश्यांद्वारे विद्यार्थ्यांना समजणे सोपे जाईल तुमच्यातील काहीजणांना असे वाटले असेल की प्रतिमा आणि स्क्रीन मजकूर शिक्षणाकरिता पुरेसा असेल तर इतरांना असा विचार आला असेल की स्क्रीन मजकूरापेक्षा ऑडिओ वर्णन अधिक उपयुक्त आहे आपण मोडॅलिटी तत्व काय सांगते ते पाहूया मोडॅलिटी तत्व स्क्रीनवर मजकूर देण्याऐवजी व्हिज्युअल स्पष्ट करण्यासाठी ऑडिओ वापरण्याची शिफारस करते संज्ञानात्मक सिद्धांतातून आपल्याला माहित आहे की जर मजकूर आणि चित्रे दोन्ही एकाच वेळी समजून घ्यायचे असतील त्यावेळी व्हिज्युअल चॅनेलवर जास्त भार पडतो जेव्हा प्रतिमे सोबत चांगले ऑडिओ वर्णन असे एकीकरण वापरले जाते तेव्हा व्हिज्युअल आणि श्रवणविषयक चॅनेलमध्ये संतुलन राहते आणि यामुळे व्हिज्युअल चॅनेलला जास्त भार पडण्यापासून प्रतिबंधित होतो या टप्प्यावर आपण काही परिस्थिती पाहू या जेथे मोडॅलिटी तत्त्वाची शिफारस केली जाते खालील उदाहरणांचा विचार करा ज्यामध्ये एक शिक्षक हृदयाच्या कार्याचे आणि त्याच्या वेगवेगळ्या भागांचे वर्णन करीत आहे पहिल्या प्रकरणात हृदयाचे कार्य मजकूर म्हणून स्पष्ट केले जाते तर दुसर्या प्रकरणात मजकूराशिवाय ऑडिओ वर्णनासह ते स्पष्ट केले जाते जेव्हा हृदयाच्या कार्यप्रणालीचे स्पष्टीकरण देणारा एखादा ऑडिओ असेल तेव्हा तुलनात्मक दृष्टीने त्यावरील वर्णन वाचण्यापेक्षा विद्यार्थी सहजपणे कंटेंट समजून घेण्यास सक्षम असेल या उदाहरणावरून आपण हे पाहतो की ग्राफिक्स समजावताना मोडॅलिटी तत्त्वाचे अनुसरण करणे इष्ट आहे जेव्हा आपण ज्यामध्ये मजकूर आणि प्रतिमा दोन्ही समाविष्ट आहे असा एखादा जटिल विषय समजावून सांगत असता तेव्हा आणखी एक उदाहरण म्हणजे मोडॅलिटी तत्त्वाची शिफारस केली जाते अशा प्रकरणात विद्यार्थ्यांचे लक्ष मजकूर आणि प्रतिमांमध्ये विभागले जाते कारण व्हीजन हि एकच समान मोडॅलिटी विद्यार्थी वापरतात तथापि जेव्हा ऑडिओ वापरला जातो तेव्हा ऑडिओ आणि व्हिजन या दोन चॅनेलमध्ये भार विभाजित केला जातो आणि असे करणे शिफारस केले आहे आतापर्यंत आपण भिन्न परिस्थिती पाहिली आहेत जिथे मजकूराऐवजी प्रतिमेसह ऑडिओ वापरण्याची शिफारस केली जाते या क्षणी आपण प्रतिबिंब स्थानाला थांबू ऑडिओऐवजी ग्राफिक्सचे समर्थन करण्यासाठी आपल्याला मजकूर वापरण्याची आवश्यकता असलेल्या परिस्थितीचा आपण विचार करू शकता का आपण ऑडिओ उपलब्ध नाही अशा परिस्थितीबद्दल विचार केला असेल ज्या ठिकाणी जेथे कोणतेही स्पीकर्स उपलब्ध नसतील अशा परिस्थितीत मोडॅलिटी तत्त्वाचे पालन करणे शक्य होणार नाही अजून एक परिस्थिती अशी आहे की जर वक्ता त्या भागातील नसेल तर अश्या परिस्थितीत शब्दांवर प्रक्रिया करण्यात वक्तांना अडचण येते आणि प्रेक्षकांमध्ये असे काही लोक असू शकतात की ज्यांना ऐकण्याची कमजोरी असू शकते अशा सर्व परिस्थितींमध्ये पडद्यावर मजकूर वापरण्याची शिफारस केली जाते या टप्प्यावर आता आपण आणखी एक तत्त्व पाहूया जे रिडंडंसी तत्व आहे रिडंडंसी तत्त्व व्हिज्युअल चे स्पष्टीकरण वर्णन केलेल्या ऑडिओसह किंवा स्क्रीन मजकूरसह देण्याची शिफारस करतो परंतु दोन्ही एकाच वेळी नाही जल चक्र संकल्पना स्पष्ट करताना आपण पूर्वी पाहिले आहे की त्या उदाहरणाशी संबंधित समजा शिक्षक ए अॅनिमेशन कथन आणि स्क्रीन मजकूर वर संकल्पना स्पष्ट करीत असतील आणि शिक्षक बी स्क्रीन मजकूर न वापरता केवळ एनिमेशन आणि कथनसह संकल्पना स्पष्ट करतात रिडंडंसी तत्त्वानुसार अॅनिमेशन आणि कथन वापरण्याची शिफारस केली आहे एक सामान्य समज आहे की बोललेले शब्द आणि छापील फॉर्म सादरीकरणा दरम्यान वापरणे विद्यार्थ्यांसाठी चांगले आहे आणि विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या पसंतीनुसार त्यांचे स्वरूप निवडू शकतात ई सामग्री डिझाइनर म्हणून आपण असा विचार करू शकता की मजकूर आणि वर्णन दोन्ही का वापरू नये अनावश्यक स्क्रीन मजकूर समाविष्ट केल्यामुळे संभाव्य समस्या अशी असू शकते की मजकुरावर रिडंडंट असलेल्या वेगवान मल्टिमिडीया सादरीकरणाच्या वेळी त्यांच्या व्हिज्युअल चॅनेलमध्ये आकलनविषयक ओव्हरलोडचा अनुभव येऊ शकेल आणखी एक संभाव्य समस्या उद्भवू शकते ज्यात शिकणारा भिन्न स्वरुपाची तुलना करण्याचा प्रयत्न करू शकेल या टप्प्यावर आपण आत्तापर्यंत जे शिकलो आहोत त्याची थोडक्यात माहिती देऊ मोडॅलिटी तत्व असे सुचविते की आपल्याकडे स्क्रीन मजकूर आणि ऑडिओ या दरम्यान निवड करायची असल्यास ऑडिओ वापरा रिडंडंसी तत्त्व वर्णन केलेला ऑडिओ किंवा स्क्रीन मजकूरासह व्हिज्युअल समजावून सांगण्याची शिफारस करते परंतु दोन्ही नाही